पूर्वी आपण टास्क शेड्यूलिंगच्या फ्रॅमेवर्कमध्ये टास्क रिसोर्सेस कसे शेअर करता येतील हे पाहिले एकतर रेट मोनोटॉनिक शेड्यूलर किंवा अरलीएस्ट डेडलाईन फर्स्ट शेड्युलर तसेच आपण क्रिटिकल सेक्शन आणि सेमॉफोरवर चर्चा केली पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टम मध्ये वापरल्या जाणार्या सेमॉफोर सोल्यूशनवर आपण चर्चा केली होती हे रिअल टाइम एप्लिकेशन्समध्ये असल्यामुळे ते वापरले जाऊ शकत नाही आणि यामुळे दोन क्रिटिकल समस्या उद्भवू शकतात प्रायॉरीटी इनव्हर्जन आणि अनबॉऊण्डेड प्रायॉरीटी इनव्हर्जन जेव्हा लो प्रायोरिटी टास्कने प्री प्रीमॅटेबल रिसोर्सेस लॉक केले असेल आणि एखादे हाय प्रायोरिटी टास्क अंमलात आणू शकत नाही आणि रिसोर्सेस ची प्रतीक्षा करते तेव्हा एक साधा प्रायोरिटी इनव्हर्जन करणे उद्भवते आमच्याकडे प्रायोरिटी इनव्हर्जन उदाहरण आहे जेथे कमी प्रायोरिटी टास्क कार्य करीत आहे आणि हाय प्रायोरिटी टास्क प्रतीक्षा करीत आहे परंतु नंतर स्वतःच प्रायोरिटी इनव्हर्जन समस्या फारशी वाईट नाही कारण केअरफूल प्रोग्रामिंग द्वारे ते सोडवले जाऊ शकते परंतु अनबॉऊण्डेड प्रायॉरीटी इनव्हर्जनरिसोर्सेस ची कमतरता असलेले टास्क सीपीयू वापरण्याद्वारे रिसोर्सेस ची आवश्यकता नसलेल्या अन्य प्रायोरिटी कार्यांद्वारे सोडले जाते शेवटच्या व्याख्यानाच्या शेवटी आपण क्रिटिकल सेक्शन आणि प्रायॉरीटी इनव्हर्जन कसे उद्भवू शकते अनबॉऊण्डेड प्रायॉरीटी इनव्हर्जन आणि त्याचे निराकरण यावर चर्चा केली उदाहरणार्थ आमच्याकडे 2 टास्क आहेत T1 आणि T3 ज्यास नॉन प्रिमटेबल रिसोर्सेस शेअर करण्याची आवश्यकता आहे याचा अर्थ असा की त्यांना विशेष मोड मध्ये रिसोर्सेस मध्ये प्रवेश करणे आवश्यक आहे आणि जेव्हा रिसोर्सेस चा वापर आधीपासून टास्क करत असलेले टास्क रिसोर्सेस वापरुन अंमलबजावणी पूर्ण करते तेव्हा इतर कोणतेही टास्क ते वापरू शकत नाही दोन्ही टास्क खालील प्रकारच्या कोडची आहेत आणि प्रोग्रामचा काही भाग आहे जेथे ते रिसोर्सेस न वापरता काही प्रक्रिया करतात ते रिसोर्सेस वापरण्यास प्रारंभ करण्यापूर्वी ते नॉन प्रिमटेबल रिसोर्सेस नसल्यामुळे ते Pची आवाहन करतात जे मुळात सेमॅफोरची प्रतीक्षा करतात आणि सेमॉफोरमध्ये प्रवेश मिळविल्यानंतर ते शेअर रिसोर्सेस कार्यान्वित करण्यास प्रारंभ करतात येथे कोड सेक्शन पूर्ण केल्यावर म्हणजे शेअर केलेला रिसोर्सेस वापरल्या जाणार्या कोडचा काही भाग संपल्यानंतर ते सूचना V अंमलात आणतात जे सिग्नल सेमॅफोर आहे आणि नंतर रिसोर्सेस न वापरता अधिक स्थानिक प्रक्रिया करतात कोडचा एक भाग ज्यामध्ये शेअर रिसोर्सेस तोपर्यंत कोडचा क्रिटिकल सेक्शन समान सिग्नल पर्यंत सुरू होणार्या कार्याद्वारे वापरला जातो अशा परिस्थितीत प्रायोरिटी इनव्हर्जन करणे उद्भवू शकेल असा मार्ग खालीलप्रमाणे आहे समजा आपल्याकडे T3 टास्क आहे जे काही प्रायोरिटी प्राप्त आहे L द्वारे दर्शविलेल्या काही स्थानिक प्रक्रिया करतात आणि काही वेळाने ते क्रिटिकल विभागात जातात रिसोर्सेस वापरण्यापूर्वी ते सेमॅफोर उपलब्ध असल्यामुळे रिसोर्सेस मिळवू शकेल आणि त्यायोगे रिसोर्सेस वापरुन कार्यान्वित होऊ शकेल परंतु त्या क्षणी T T हाय प्रायोरिटी टास्क एक्सिक्युट होण्यास प्रारंभ होते आणि ते येथे काही स्थानिक प्रक्रिया करते आणि बिंदू T 3 पर्यंत जिथे तो त्याच्या क्रिटिकल विभागात येतो आणि लॉक रिसोर्सेस किंवा सेम विड्थच्या इंस्ट्रकशन्स एक्सिक्युट करतो आणि रिसोर्सेस आधीपासूनच T3 कडे आहे T1 टास्क ब्लॉक होते आणि एकदा ते ब्लॉक झाल्यावर T3 सक्रिय होते रिसोर्सेस वापरते आणि काही वेळा T 4 नंतर टास्क पूर्ण करते आणि T1 नंतर रिसोर्सेस मिळवते आणि टास्क करण्यास प्रारंभ करते स्थानिक प्रक्रिया करते आणि नंतर ते पूर्ण झाल्यानंतर T3 सीपीयू प्राप्त करते आणि टास्क प्रारंभ करते हे सिंगल प्रायॉरीटी इनव्हर्जनचे उदाहरण आहे आणि ज्या वेळी T1 टास्क ब्लॉक केले जाईल ते वेळ T3 आणि T4आहे जेथे टास्क T3 पूर्ण करते त्याचे महत्त्वपूर्ण रिसोर्सेस वापरते तर T1 ज्या कार्यासाठी प्रायोरिटी व्युत्पत्तीचा त्रास सहन करू शकेल तो जास्तीत जास्त कालावधी हा सर्वात मोठा कालावधी आहे ज्यासाठी T3 टास्क आवश्यक रिसोर्सेस R वापरण्याची आवश्यकता आहे अनबॉऊण्डेड प्रायॉरीटी इनव्हर्जन समस्ये बद्दल खालीलप्रमाणे आहे त्याच रिसोर्सेस Rमुळे T1 टास्कला 2 प्रायॉरीटी इनव्हर्जन होऊ शकतो जेव्हा रिसोर्सेस ची आवश्यकता नसलेली टास्क T2 अंमलात आणण्यास प्रारंभ करते आणि T3 ला सीपीयू वापरण्यापासून प्रतिबंधित करते आणि अशा प्रकारे T1 ला 2 प्रायॉरीटी इनव्हर्जन चा त्रास सहन करावा लागतो एक T3 च्या खात्यावर आणि इतर T2 च्या खात्यानुसार T2 एक्झिक्यूटिंग T1 कडे रिसोर्सेस नसल्यामुळे थांबावे लागेल T3 मध्ये रिसोर्सेस आहे परंतु टास्क वाही करण्यास सक्षम नाही कारण T2 ने या कालावधी साठी T3 आणि T2 मुळे 2 प्रायोरिटी व्यत्यय आणण्यास सुरुवात केली आहे जर हे उदाहरण वाढविले असेल तर आमच्याकडे अनबॉऊण्डेडप्रायॉरीटी इनव्हर्जन आहे आपण एकाधिक टास्क विचारात घेत आहोत जिथे T3 मध्ये सर्वात लो प्रायोरिटी आहे T1 सर्वात जास्त प्रायोरिटी आहे परंतु T2 1 T 2 2 T2 N इत्यादी प्रायोरिटी टास्क T1 रिसोर्सेस T3 साठी ब्लॉक केलेली आहे आणि नंतर प्रायोरिटी टास्क एकामागून एक करत रहा T1 सीपीयूची अंमलबजावणी पूर्ण करण्यास सक्षम होण्यासाठी T3 प्रतीक्षा करत आहे परंतु तोपर्यंत T1 त्याची डेड लाईन चुकवितो अशा प्रकारे अनु प्रयोग अपयशी आहे जोपर्यंत अनबॉऊण्डेड प्रायॉरीटी प्रॉब्लेम प्रायॉरीटी इनव्हर्जन पुरेसे हाताळल्या जात नाही तोपर्यंत वास्तविक वेळ एप्लीकेशन्स अयशस्वी होऊ शकतो अशी अनेक उदाहरणे आहेत जेथे अनबॉऊण्डेड प्रायॉरीटी इनव्हर्जनमुळे प्रायॉरीटी इनव्हर्जन एप्लीकेशन्स अपयशी झाला होता परंतु संभवत सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे मंगळ पथ शोधक 4 जुलै 1997 रोजी मार्स पाथफाइंडर मंगळाच्या पृष्ठभागावर आला जेव्हा ते मंगळाच्या पृष्ठभागावर शिरले तेव्हा वाहन सोजर्नर रोव्हर आहे एअरबॅगनी वेढलेले होते हळूहळू मंगळाच्या पृष्ठभागावर खाली गेले आणि ते एअरबॅग वरून मंगळाच्या पृष्ठभागावर सरकले आणि पृथ्वीच्या स्थानकात मोठ्या प्रमाणात डेटा प्रसारित करण्यास सुरवात केली या डेटामध्ये मंगळ पृष्ठाच्या चित्राचा समावेश होता जी नासाने प्रसिद्ध केली होती आणि ती वेबवर सार्वजनिक पणे उपलब्ध आहेत रोव्हरद्वारे मोठ्या संख्येने चित्रे प्रेषित केली गेली रोव्हर बॅगांनी वेढलेले होते पृष्ठभागावर उतरत असताना मंगळाच्या पृष्ठभागाचे चित्र काढण्यास सुरवात केली ही मार्स पाथ फाइंडर ची आणखी एक प्रतिमा आहे सौजन्य नासा परंतु त्यानंतर पाथफाइंडर सिस्टम रीसेट होऊ लागला नंतर पाथफाइंडर सिस्टम प्रत्येक सेकंदांनी रीसेट होऊ लागला त्यामुळे डेटा ट्रान्समिट न होता केवळ काही भाग ट्रान्स्मिट होऊन परत पाथफाईंडर रीसेट होऊ लागला त्यावेळी असलेल्या न्युज पेपर ने पाथफाईंडर फैलूअरचा अहवाल दिला हे सॉफ्टवेअरचे अपयश आहे असा अहवाल काही न्यूज पेपरने दिला त्यानुसार पाथफाईंडर मधील संगणक एकाच वेळी बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करीत होता म्हणून अपयशी ठरला परंतु नासाच्या प्रयोग शाळेत वैज्ञानिक हे बग निराकरण करण्यासाठी कठोरपणे प्रयत्न करीत होते मंगळातील पाथफाइंडर व्हीक्स वर्क्स मध्ये रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम मधून विंड रिव्हर सिस्टिम वापरली जात होती आणि थ्रेडचे रेट मोनोटोनिक वेळापत्रक वापरले गेले पाथफाईंडर सिस्टिम मध्ये डिफरन्ट टास्क्स आणि शेअर्ड इन्फॉर्मशन शेअर्ड मेमरी मध्ये असते एक टास्क मेमोरीमध्ये राईट करेल दुसरा टास्क रीड करेल आणि नंतर स्पेसक्राफ्टचे डिफेरेन्ट कॉम्पोनंट्स शेअर्ड मेमरी द्वारे एकमेकांशी कॉम्युनिकेट करतील पाथफाइंडर डीबग करण्यासाठी नासाच्या शास्त्रज्ञांकडे त्यांच्या प्रयोग शाळेत पाथफाइंडरची प्रतिकृती होती आणि त्यांनी मंगळ पृष्ठभागावर घडलेल्या घटनांचे अनुकरण करण्यास सुरवात केली आणि संदर्भ स्विच कोठे आढळले किंवा ऑब्जेक्टसमधील सिंक्रोनायझेशन कोठे झाले असेल आणि इंटेररप्ट कसा आला असेल हे सगळं ऑबसेर्व्ह केला गेला आणि शेवटी पाथफाईंडरच्या प्रतिकृतीवर केलेल्या कित्येक तासांच्या मेहनतीनंतर रीसेट कुठल्या प्रीसाईझ कंडिशन मुळे आला असेल हे रिकव्हर केल गेल त्यांना आढळले की एक म्युटेक्स एक सेमॉफोर जो वापरला जात होता आणि बुलियन आहे पॅरामीटर जो बुलियन ग्लोबल व्हेरिएबल होता हे बुलियन व्हेरिएबलचे मूल्य आहे की नाही आणि बुलियन पॅरामीटरने निर्देशित केल्या नुसार प्रायोरिटी इनहेरिटेन्स पार पाडायचा की नाही यावर अवलंबून आहे परंतु नंतर त्यांना आढळले की बुलियन व्हेरिएबलने प्रायोरिटी इनहेरिटेन्स बंद केला आहे आणि नंतर प्रायोरिटी इनहेरिटेन्स चालू केला तर समस्या सोडविली जाऊ शकते आणि मग त्यांनी मार्स पाथफाइंडरवर एक सी सी प्रोग्राम अपलोड केला आणि त्यानंतर उद्भवणा प्रायोरिटी इन्व्हरझन गोष्टी हाताळल्या गेल्या सारांशात असे म्हणता येईल की मार्स पाथफाइंडरला समस्या येत होती कारण प्रायोरिटी इनहेरिटेन्स प्रक्रियेच्या रूपात असंबद्ध प्रायोरिटी इन्व्हरझन करण्याचे निराकरण बुलियन व्हेरिएबलने अक्षम केले होते त्यांनी प्रायोरिटी इनहेरिटेन्स प्रक्रिया सक्षम केल्यानंतर ते अबाधित अग्रक्रम इनव्हर्जन समस्येचे निराकरण करण्यास सक्षम होते प्रायोरिटी इनव्हर्जन आणि एकाधिक प्रायोरिटी इनव्हर्जनचे निराकरण खालीलप्रमाणे आहेत कमी प्रायोरिटी कारणास्तव एखाद्या हाय प्रायोरिटी टास्क जर अग्रक्रम उत्पन्न केले जात असेल तर सर्वात जास्त कालावधी ज्यासाठी प्रायोरिटी क्रम इनव्हर्जन करणे शक्य आहे तो म्हणजे जास्तीत जास्त वेळ ज्यासाठी निम्न प्रायोरिटी कार्यास त्याच्या क्रिटिकल सेक्शन कार्यान्वित करणे आवश्यक आहे कारण आपल्याला माहित आहे की एकल प्रायोरिटी इनव्हर्जन एका मुदती साठी येऊ शकते ज्या कालावधी साठी मर्यादित असते ज्यासाठी कमी प्रायोरिटी कार्यासाठी विशेष मोडमध्ये रिसोर्सेस ची आवश्यकता असते कमी प्रायोरिटी कार्यासाठी क्रिटिकल सेक्शन वापरण्याची वेळ ज्यासाठी उच्च प्रायोरिटी टास्क प्रायोरिटी क्रिया उत्पन्न होतो तेव्हा दिले कमी प्रायोरिटी टास्क त्याच्या क्रिटिकल विभागात वापरत असलेल्या वेळेवर मर्यादा घालून काळजीपूर्वक प्रोग्रामिंग द्वारे ही एकमेव प्रायोरिटी इनव्हर्जन समस्या सोडविली जाऊ शकते प्रत्येक वेळी क्रिटिकल विभागाच्या उपयोगात सातत्य पूर्ण बिंदू असतो तेव्हा ते रिसोर्सेस सोडते केअरफूल प्रोग्रामिंग द्वारे ज्या कालावधी साठी नॉन प्रिमटेबल रिसोर्सेस चा वापर करण्यासाठी लो प्रायोरिटी टास्क करणे आवश्यक आहे ते फारच लहान केले जाऊ शकते परंतु केअरफूल प्रोग्रामिंग द्वारे अबाधित अग्रक्रम इनव्हर्जन समस्या त्याच प्रकारे हाताळली जाऊ शकत नाही या अनबॉऊण्डेड प्रायॉरीटी इनव्हर्जनवरील निराकरणांना कार्यांमध्ये रिसोर्सेस सामायिकरण करण्यासाठी प्रोटोकॉल म्हटले जाते हाय प्रायोरिटी टास्क हे रिसोर्सेस वापरू शकते आणि व्यस्ततेचा कालावधी कमी असेल येथे मुख्य चिंता म्हणजे कमी प्राथमिकतेचे टास्क लवकरात लवकर पूर्ण करणे दिलेला प्रोटोकॉल सोपा आहे अडचण अशी आहे की जेव्हा जेव्हा कमी प्रायोरिटी टास्क शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी अंमलात आणले जाते आणि क्रिटिकल विभागात टास्क करीत होते तेव्हा प्रायोरिटी कार्यात विलंब होत होता ज्याने सीपीयू वापरण्यास सुरुवात केली आणि कमी प्रायोरिटी टास्क प्रगती करण्यास सक्षम नव्हते या समस्येचे निराकरण म्हणजे कमी प्रायोरिटी देण्याच्या कार्याची प्रायोरिटी वाढवणे आणि अशा प्रकारे प्रायोरिटी टास्क करू शकत नाही जे उच्च प्रायोरिटी टास्क हे रिसोर्सेस वापरू शकते आणि व्यस्त वेळ कमी असेल येथे मुख्य चिंता म्हणजे कमी प्राथमिकतेचे टास्क लवकरात लवकर पूर्ण करणे परंतु नंतर कमीतकमी प्राधान्याने कार्याच्या प्राथमिकतेची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे जेणेकरून त्याच्या क्रिटिकल भागाची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे आणि ही चिंतेचा विषय आहे कमी प्राथमिकतेच्या कार्याची अंमलबजावणी एकदा त्याची क्रिटिकल सेक्शन किती अंमलात येईल हा प्रश्न उपस्थित झाला पाहिजे उत्तर म्हणजे रिसोर्सेस ची प्रतीक्षा करीत असलेल्या कार्यास कमी प्रायोरिटी देण्याच्या कार्यास प्रायोरिटी देणे आणि म्हणूनच प्रायोरिटी टास्क या कमी प्रायोरिटी कार्यास यापुढे करू शकत नाही या मूलभूत प्रायोरिटी इनहेरिटेन्स प्रोटोकॉल मध्ये जेव्हा एखादे रिसोर्सेस आधीपासून वापरात असेल तेव्हा उच्च रिसोर्सेस ची आवश्यकता असलेल्या रिसोर्सेस स विनंती करते आणि सर्व विनंती फिफो ऑर्डर मध्ये रांगेत ठेवली जातात आणि प्रत्येक वेळी रिसोर्सेस साठी उच्च प्रायोरिटी टास्क विनंती करण्यासाठी इनहेरिटेन्स कलम लागू केला जातो आणि प्रतीक्षा करत असताना कमी प्रायोरिटी कार्याची प्राथमिकता रिसोर्सेस च्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वोच्च प्रायोरिटी कार्याच्या समान केली जाते जेव्हा रिसोर्सेस साठी उच्च प्राथमिकता टास्क ब्लॉक करते तेव्हाच हा सोपा प्रोटोकॉल असतो कमी प्रायोरिटी टास्क रिसोर्सेस वर ब्लॉक करणार्या सर्वोच्च प्रायोरिटी कार्याचे प्रायोरिटी इनहेरिटेन्समध्ये प्राप्त होते उदाहरणार्थ कमी प्रायोरिटी टास्क रिसोर्सेस स धरुन ठेवलेले आहे आणि उच्च प्रायोरिटी टास्क कमी प्रायोरिटी कार्याची रिसोर्सेस चा वापर पूर्ण होण्याची प्रतीक्षा करीत आहे तर निम्न प्रायोरिटी कार्याची प्राथमिकता उच्च प्रायोरिटी कार्याच्या बरोबरीने वाढविली गेली आहे प्रायोरिटी टास्क कमी प्रायोरिटी टास्क प्रिम्प्ट करू शकत नाही याला प्रायोरिटी इनहेरिटेन्स योजना म्हणून ओळखले जाते चला या योजनेचे आणखी काही तपशील पाहूया येथे एकदा रिसोर्सेस साठी उच्च प्रायोरिटी टास्क ब्लॉक झाल्यावर कमी प्रायोरिटी कार्याची प्रायोरिटी रांगेत असलेल्या सर्वोच्च प्रायोरिटी कार्यापर्यंत वाढते जर अशी दोन टास्क आहेत जी प्रतीक्षा करीत आहेत जिथे एक मध्यम प्रायोरिटी आहे आणि दुसरे टास्क रिसोर्सेस साठी उच्च प्रायोरिटी असेल तर रिसोर्सेस चा वापर करून कमी प्रायोरिटी देणार्या कार्यास प्रायोरिटी मिळते जे 2 मधील उच्च आहे परंतु एकदा कमी प्राधान्याने टास्क रिसोर्सेस चा वापर पूर्ण झाल्यावर ते आपल्या जुन्या प्राधान्यात परत येते कमी प्रायोरिटी टास्क पुन्हा कमी प्रायोरिटी बनते आणि त्याचे प्रायोरिटी मूल्य रेक्सएक्ससोर्स सोडल्या नंतर एकदा बदलते जोपर्यंत तो इतर क्रिटिकल रिसोर्सेस ची धारण करत नाही उच्च प्रायोरिटी टास्क प्रतीक्षेत आहे आणि ज्या प्रतीक्षेत आहे त्या उच्च प्राथमिकतेच्या कार्याचे ते इनहेरिटेन्स आहेत हे रिसोर्सेस सोडताच ते आपल्या मूळ प्राधान्यावर परत येते परंतु नंतर तयार केलेली समस्या आणि निराकरण होणारी समस्या खालीलप्रमाणे आहे याने अबाधित प्रायोरिटी इनव्हर्जनची समस्या सोडविली परंतु ते अबाधित अग्रक्रम इनव्हर्जन समस्येचे निराकरण कसे करते येथे एक मोठा प्रश्न आहे यामुळे अबाधित अग्रक्रम इनव्हर्जन समस्येचे निराकरण झाले कारण इनहेरिटेन्स कलममध्ये कमी प्रायोरिटी वर्गाची प्राथमिकता वाढवण्याच्या उच्च प्राथमिकतेच्या कामांची प्राथमिकता वाढवून आणि म्हणूनच सीपीयू वापरण्याद्वारे कमी प्राधान्यीकरणाचे टास्क करणार्या प्रायोरिटी टास्क करू शकत नाहीत आणि म्हणूनच अनबॉऊण्डेड प्रायोरिटी समस्याचे निराकरण झाले आहे प्रायोरिटी टास्क यापुढे प्रिम्प्ट होऊ शकत नाहीत आणि अनबॉऊण्डेड प्रायोरिटी समस्या देखील निराकरण होते प्रायोरिटी इनहेरिटेन्स प्रोटोकॉलच्या कार्याचे हे योजनाबद्ध प्रतिनिधित्व आहे येथे कमी प्राथमिकतेचे टास्क एक महत्त्वपूर्ण रिसोर्सेस आहे आणि प्रायोरिटी क्रम मूल्य 5 वेळी 1 आहे वेळी उदाहरण 2 उच्च प्राथमिकता टास्क सुरू झाले आणि त्याचे प्रायोरिटी पातळी 10 आहे काही काळानंतर त्यास रिसोर्सेस ची आवश्यकता होती आणि ते ब्लॉक झाले रिसोर्सेस आधीपासूनच लो प्रायोरिटी टास्क केले जात आहे हे हिरव्याने दर्शविल्यानुसार अंमलात आणण्यास सुरवात केली परंतु नंतर त्याचे प्रायोरिटी बदलले कारण उच्च प्रायोरिटी टास्क प्रतीक्षेत आहे एकदा ते 5 पासून 10 पर्यंत त्याच्या प्रायोरिटी बदलांची प्रतीक्षा करण्यास सुरवात करते आणि ते अंमलात आणत असते कारण उच्च प्राथमिकता कार्यास प्रायोरिटी दिले जाते 10 आणि नंतर जेव्हा ते रिसोर्सेस सोडते तेव्हा ते स्वतःच्या प्रायोरिटी मूल्यांकडे परत येते आपण या व्याख्यानाच्या शेवटी आहोत आपण पुढील व्याख्यानात या पासून पुढे पाहूया धन्यवाद